आता मी लवचिक मेंबर च्या फेल्युअर च्या पद्धतींच्या विविध पैलूंबद्दल चर्चा करणार आहे आपल्याला माहित आहे की आर संरचनेच्या बाबतीत फेल्युअर पद्धती मुळात वाकण्यामुळे शिअर आणि विक्षेपणामुळे होणारे अपयश आहे जे मुळात सेवाक्षमतेचे निकष आहेत तथापि स्टीलच्या संरचनेच्या बाबतीत संरचनात्मक विभाग प्रामुख्याने हॉट रोल विभाग असल्याने जेथे ते आयताकृती विभागासारखे किंवा संक्षिप्त विभागासारखे नसतात त्यामुळे इतर काही प्रकारचे अपयश देखील येऊ शकते अपयशाचे इतर प्रकार कोणते आहेत हे क्रॉस सेक्शनचे स्थानिक बकलिंग आहे जसे की वेबचे स्थानिक बकलिंग आणि फ्लेंजचे अपयश कारण त्याच्या रुंदीच्या तुलनेत कमी जाडीमुळे बाजूकडील टॉर्सनल बकलिंग देखील चित्रात येते त्यामुळे पोलादाच्या संरचनेच्या बाबतीत अशा प्रकारचे अपयश उद्भवू शकते म्हणून जेव्हा आपण स्टीलच्या संदर्भात लवचिक सदस्याची रचना करणार असतो तेव्हा आपल्याला केवळ बेन्डीग शिअर किंवा विक्षेपण विचारात घ्यावे लागते आपल्याला इतर प्रकारच्या फेल्युअर चा विचार करावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून रचना निकषांची पूर्तता करावी लागते जेणेकरून स्थानिक अपयश प्रतिबंधित केले जाऊ शकते तर प्रथम आपण कोणत्या प्रकारच्या अपयशांचा सामना करतो यावर येऊया प्रथम म्हणजे जास्तीचे वाकणे ट्रिगर कोसळणे कारण जेव्हा आपण पाहतो की जर भार खूप जास्त असेल किंवा किंवा लांबी खूप जास्त असेल तर बेंडीग मोमेंट जास्तीत जास्त असेल म्हणजे सर्वसाधारणपणे मध्य कालावधीत मोठा असेल तथापि आधार स्थिती आणि लोडिंग स्थिती लक्षात घेता ते भिन्न असू शकते त्यामुळे जास्त बेंडिंग मोमेंट मुळे कोसळणे होऊ शकते तर हे RCC संरचनेच्या बाबतीतही घडत आहे असे दिसते असे समजा की बेंडिंग अयशस्वी होईल आणि हा मूलभूत अयशस्वी मोड आहे आणि या ठिकाणी बीमला स्थानिक बाजूकडून झुकण्यापासून रोखले जाते आणि घटक कमीतकमी संक्षिप्त असतात जेणेकरून ते स्थानिक पातळीवर झुकणार नाहीत तर प्लास्टिकच्या माहितीमुळे असे टॉर्की बीम कोसळतील हा एक प्रकारचा अपयश आहे ज्याला श्रेणी एक म्हणतात मग आणखी एक प्रकारचे अपयश समोर येईल ज्याला लॅटरल टॉर्सनल बकलिंग म्हणतात जे स्टीलच्या लवचिक मेंबर साठी स्टीलसाठी एक महत्त्वाचे अपयश निकष आहे म्हणून जेव्हा बीम बराच लांब असतो तेव्हा बाजूकडील टोर्सनल बकलिंग चित्रात येते उदाहरणार्थ जर लांब लांबीचा I विभाग असेल तर तो बाजूकडील टोर्सनल बकलिंगमुळे अयशस्वी होतो तर येथे जर भार यात कार्य करत असेल आणि आधार अटी असतील तर ते बाजूकडे झुकू शकते आणि हे बाजूकडे झुकणे बाजूकडे वळणे यांच्या संयोजनामुळे उद्भवते बीम आधार परिस्थितीचे प्रमाण आणि त्यावर लागू केलेले भार हे काही घटक आहेत जे बाजूकडील टोर्सनल बकलिंगमुळे होणाऱ्या अपयशावर परिणाम करतात उदाहरणार्थ समजा जर भार त्याच्या रुंदीच्या बाजूने सह केंद्रित साधन नसेल तर काही ठिकाणी याचा अर्थ असा होतो की टोर्शनमुळे वळणे चित्रात येऊ शकते संपूर्ण विभागात टोर्सनल मोमेंट आणि त्या बाजूकडील टोर्सनल बकलिंगमुळे चित्रात येईल त्यानंतरचे दुसरे म्हणजे स्थानिक बकलिंग जे तिसऱ्या श्रेणीत आहे ते म्हणजे स्थानिक बकलिंगचे अपयश येथे अयशस्वी होणे म्हणजे कॉम्प्रेशन मधील फ्लॅंज म्हणजे कॉम्प्रेशन मुळे फ्लॅंज अयशस्वी होऊ शकते शिअर मुळे वेव्ह आणि कॉम्प्रेशन अंतर्गत वेव्ह हे अपयशाचे विशिष्ट प्रकार आहेत जे या श्रेणीत येतात उदाहरणार्थ जर आपल्या कडे बॉक्स विभाग असेल तर तो अयशस्वी होऊ शकतो आणि तो फ्लॅंज आहे

आता हा चौकटीचा भाग म्हणा त्यामुळे सामान्यतः साठेदार बनावट चौकटीचा भाग असलेल्या गरम रोलच्या भागाला अकाली कोसळण्यापासून रोखण्यासाठी फ्लॅंज कडक करण्याची आवश्यकता असू शकते त्यामुळे फ्लॅंजच्या संकुचिततेमुळे ते अयशस्वी होऊ शकते तर कदाचित अशा प्रकारचे अपयश रोखण्यासाठी आपल्याला फ्लॅंज कडक करण्याची आवश्यकता आहे तसेच शिअरमुळे होणाऱ्या लहरींमुळे आणि दाबाखाली असलेल्या लहरींमुळेही ती अयशस्वी होते तसेच ती अयशस्वी होऊ शकते कॉम्प्रेशन अंतर्गत वेव्ह म्हणजे उदाहरणार्थ जर आपल्याजवळ कॉन्सन्ट्रेटेड भाराखाली एखादा मेंबर असेल तर अशा प्रकारचे मेंबर या टप्प्यावर अयशस्वी होऊ शकतात म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड भार लागू करण्याच्या बिंदूवर जर भार जड असेल कारण भार त्याच्या संपूर्ण विभागात पसरू शकत नाही त्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड भारामुळे कॉम्प्रेशन झाल्यामुळे अपयश चित्रात येऊ शकते आणि अतिरिक्त बेअरिंग प्लेटचा वापर करून यावर मात केली जाऊ शकते जी भार पसरवेल अतिरिक्त बेअरिंग प्लेट आपण येथे देऊ शकतो आणि त्याद्वारे आपण भार पसरवू शकतो आणि अशा प्रकारच्या फेल्युअरवर मात करू शकतो आणखी एक फेल्युअर म्हणजे श्रेणी 4 जे प्रामुख्याने वेव्ह चे शिअर इल्ड आहे तर ही एक तर लाटांची स्थानिक क्रशिंग आणि पातळ प्लेट्सची बकलिंग आहे तर लहरींच्या स्थानिक क्रशिंगचा अर्थ असा आहे की जर आपल्याकडे एखादा विभाग असेल आणि जर तो कॉन्सन्ट्रेटेड भाराखाली असेल तर अशा स्थानिक क्रशिंगमुळे तो अयशस्वी होऊ शकतो तर वेव्ह फेल झाल्यामुळे हे अशा प्रकारे अयशस्वी होऊ शकते याला क्रशिंग ऑफ वेव्ह म्हणतात आणि दुसरे म्हणजे पातळ फ्लॅंजचे बकलिंग कधीकधी सांगा की फ्लेंजची रुंदी त्याच्या जाडीच्या तुलनेत खूप जास्त आहे त्यामुळे अतिशय पातळ फ्लॅंजच्या रुंदीमुळे ते झुकू शकते उदाहरणार्थ असे समजा जर फ्लॅंजची रुंदी त्याच्या रुंदीच्या तुलनेत त्याच्या जाडीच्या तुलनेत खूप पातळ असेल तर अशा प्रकारचे बकलिंग चित्रात येऊ शकते ज्याला पातळ फ्लॅंजच्या पातळ फ्लॅंज बकलिंगचे बकलिंग म्हणतात तर याचा अर्थ असा आहे की या प्रकारचे फेल्युअर देखील होऊ शकते तथापि जर आपण वेल्डिंग करून फ्लेंजवर अतिरिक्त प्लेट वापरली तर या प्रकारच्या फेल्युअर वर मात होऊ शकते तर B बाय T गुणोत्तर म्हणजे रुंदी ते जाडीचे गुणोत्तर वाढवता येऊ शकते तर आणि अशा प्रकारे आपण फ्लॅंज बकलिंग अपयश टाळू शकतो तर हा एक प्रकारचा बकलिंग फेल्युअर आहे जो अतिरिक्त प्लेटचा वापर करून देखील टाळला जाऊ शकतो आता सर्वात योग्य विभाग कोणता आहे बीमसाठी सर्वात योग्य विभाग यासाठी सर्वात योग्य विभाग आपल्याला क्रॉस सेक्शनच्या बाजूने ताण आकृती काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही गोष्टी पाहाव्या लागतील उदाहरणार्थ जर आपल्याला आयताकृती विभाग दिसला तर आपल्याला माहित आहे की सुरुवातीला तो अयशस्वी होतो म्हणजे त्याचा ताण अशा प्रकारे विकसित होतो याला बेंडिंग स्ट्रेस FB म्हणतात आणि जर भार वाढणार असेल तर विशिष्ट कालावधीनंतर बेंदिन स्ट्रेस त्याच्या इल्ड स्ट्रेस पर्यंत पोहोचेल तर जास्तीत जास्त ताण ज्याला यील्ड स्ट्रेस म्हणतात तो तिथ पर्यंत पोहोचेल त्यामुळे भार आणखी वाढवल्यानंतर प्लास्टिकचा हिंज तयार होण्यास सुरुवात होईल तर त्यामुळे लवचिकता विकसित होईल तर विभाग प्लास्टिकच्या विकृतीच्या अधिकाराखाली असतील तर येथे आपण पाहू की यील्ड स्ट्रेस फाय च्या विकासानंतर तो विभागाच्या खोलीवर विकसित होत आहे आणि विशिष्ट कालावधीनंतर तो पूर्णपणे प्लास्टिकचा विकास करेल आणि पूर्णपणे लवचिकता विकसित होईल तर मुळात प्लास्टिक मोमेंट हा असा मोमेंट आहे जो पूर्ण प्लास्टिसिटी मेंबर क्रॉस सेक्शन तयार करेल आणि त्यात प्लास्टिक तयार करेल तर अशा प्रकारे आपण प्लास्टिकच्या मोमेंट ची गणना देखील करू शकतो आता आपल्याला सिग्मा माहित आहे की स्ट्रेस विकसित होतो तो M भागिले I गुणिले M भागिले I गुणिले y बरोबर आहे म्हणून जर आपण आय मूल्य वाढवू शकलो तर तंतूंवर ताण वाढणे कमी केले जाऊ शकते म्हणून जर प्रयोगातून आपण पाहू शकतो की जर I विभागासारखे विभाग प्रदान केले गेले असतील तर त्याच्या क्रॉस सेक्शनल क्षेत्राच्या किंवा सामग्रीच्या गरजेच्या तुलनेत त्याचा जडत्वाचा मोमेंट खूप जास्त आहे त्यामुळे हलक्या वजनासह आपण जडत्वाचे उच्च प्रमाण प्राप्त करू शकतो आणि परिणामी आपण मोठ्या प्रमाणात तणाव कमी करू शकतो परिणामी जर आपण वेगळ्या प्रकारचा विभाग पाहिला तर आपल्याला दिसेल की जर आपण I विभागाचा विचार केला तर तो सर्वात योग्य विभाग असेल कारण मी जडत्वाचे मूल्य त्याच्या वजनाच्या किंवा क्रॉस सेक्शनल क्षेत्राच्या तुलनेत जास्त आहे आता आणखी एक गोष्ट म्हणजे I विभागाच्या बाबतीत ती सममिती आहे म्हणजे I x x I y y याचा आपण विचार करू शकतो आणि ती सममिती स्वरूपाची आहे परंतु जर आपण चॅनेल विभाग किंवा कोन कोन विभाग वापरला तर असममितीय बेंडींग निर्माण होईल ज्यासाठी आपल्याला पुन्हा विचार करावा लागेल सममितीय बेंडिंग मुळे ते कसे विकसित होत आहे याचा स्ट्रेस तर खरं तर आधीच्या व्याख्यानात आपण हे दाखवून दिले आहे की बहुतेक प्रकरणांमध्ये चॅनेल चे विभाग आणि I आणि कोन विभाग योग्य का नाहीत आणि जास्त भार किंवा मोठ्या लांबीच्या बाबतीत आपण पाहिले आहे की जर आपण I विभाग वापरला तर मोमेंट ऑफ इनर्शियाच्या वाढीव प्रमाणामुळे आपण विक्षेपण कमी करू शकतो तसेच बेंडिंग मुळे स्ट्रेस कमी करू शकतो म्हणून आपण सामान्यतः आय विभाग अधिक प्राधान्याने निवडतो आता विविध विभागांच्या पारंपारिक वापराकडे येत असताना आपल्याला माहित आहे की आपण सामान्यतः पर्लिनच्या बाबतीत चॅनेल किंवा कोन विभाग वापरतो साधारणपणे पर्लिन हलक्या वजनाचा भार घेत असतात त्यामुळे भार कमी येत आहे तर अशा प्रकारच्या मेंबर साठी आपण एकतर कोन विभाग किंवा चॅनेल विभाग वापरतो आणि मी सांगितल्याप्रमाणे उच्च भारासाठी I विभागांना प्राधान्य दिले जाते आणि लिंटनच्या बाबतीत सामान्यतः दुहेरी कोन दुहेरी कोन म्हणजे अशा प्रकारे आपण प्रदान करतो की हा एक कोन आहे हा आणखी एक कोन आहे जो आपण प्रदान करतो दुहेरी कोन T विभाग किंवा कधीकधी Is JV विभाग देखील वापरले जातात आणि मोठ्या विस्तारासाठी आणि हलक्या भारांसाठी याचा अर्थ असा आहे की जेथे विक्षेपण मोठ्या प्रमाणात येऊ शकते तर त्यासाठी आपल्याला आय मूल्य वाढवावे लागेल तर आय मूल्य वाढविण्यासाठी आपण आधी पाहिले आहे की कॅस्टेलेटेड बीमचा वापर केल्यास आपण आय मूल्य वाढवू शकतो कारण सामग्रीचे प्रमाण न वाढवता खोली वाढणार आहे त्यामुळे हलक्या भारांसाठी आणि मोठ्या कालावधीसाठी एखादी व्यक्ती कॅस्टेलेटेड बीम वापरू शकते जी किफायतशीर असेल आणि बीम विभाग निवडण्यासाठी हे काही निकष आहेत पहिली म्हणजे बीम सेक्शन निवडण्याची नेहमीची पद्धत म्हणजे मॉड्युलस सेक्शन मॉड्युलस झेडचा वापर करणे झेड म्हणजे I बाय Y बरोबर कारण आपल्याला माहित आहे की M बायZहे सिग्माच्या बरोबरीचे आहे तर मुख्य निकष हा सेक्शन मॉड्युलस असावा आणि अर्थव्यवस्थेचा निकष हा सेक्शन मॉड्युलसऐवजी वजन असावा कारण कधीकधी आपण पाहू शकतो की सेक्शन मॉड्युलस जास्त आहे की नाही म्हणजे वजन कमी देखील असू शकते किंवा जास्त देखील असू शकते तर परंतु जर आपण आर्थिक दृष्टिकोनाचा विचार केला तर आपण हलक्या वजनाची निवड करतो तथापि ते नेहमीच साध्य केले जाऊ शकत नाही म्हणून आपल्याला सेक्शन मॉड्युलस पाहावा लागेल की सेक्शन मॉड्युलस देखील जास्त आहे की नाही याचा अर्थ हलके वजन आणि उच्च सेक्शन मॉड्युलस हे श्रेयस्कर असेल आणि कधीकधी विक्षेपण आणि अधूनमधून शिअर हे विभाग निवडण्यासाठी आवश्यक निकष असू शकतात जेव्हा आपल्याला विक्षेपण निकषांचा विचार करावा लागतो जेथे विक्षेपण बरेच जास्त असते आणि आपल्याला विक्षेपण रोखावे लागते आणि अशा प्रकारच्या गोष्टींसाठी आपल्याला कास्टेलेटेड बीमसाठी जावे लागू शकते आणि कधीकधी शिअर हे मार्गदर्शक निकष असू शकतात तर त्यासाठी देखील आपल्याला संबंधित विभागाचा विचार करावा लागेल आणि मी जे सांगत होतो त्या भागाचे आवश्यक मॉड्युलस तयार करणारा प्रकाश बीम निवडणे इष्ट आहे जे मी सांगत होतो की आपण नेहमी प्रकाश बीम विभाग निवडण्याचा प्रयत्न करू आणि ज्यामध्ये आवश्यक विभाग मॉड्युलस असेल तर जर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या विभागांचे समान विभाग मॉड्यूलस असेल तर त्यापैकी आपण हलक्या विभागाचा शोध घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रामुख्याने रचना निकष या तीन निकषांवर आधारित असतील जे एक विक्षेपणावर आधारित आहे बेंडिंग मुळे आणि शिअर यामुळे होणाऱ्या तणावावर आधारित आहे संरचनेच्या बाबतीत आपण पाहिले आहे की हे तीन प्रमुख निकष आहेत ज्यासाठी बीमची रचना केली गेली आहे आणि स्टीलच्या रचनेच्या बाबतीत देखील प्राथमिक निकष हे तीन असतील एक म्हणजे विक्षेपण दुसरे म्हणजे बेंडिंग मुळे स्ट्रेस दुसरे म्हणजे शिअर तथापि टोर्सनल बकलिंग लोकल बकलिंग नंतर वेब बकलिंग फ्लेंज बकलिंग यासारखे इतर निकष पूर्ण करावे लागतात त्यामुळे त्या गोष्टींचीही योग्य ती काळजी घ्यावी लागेल मग वेब क्रिपलिंग देखील चित्रात येईल ज्यावर विशिष्ट उपाय प्रदान करून मात करावी लागेल म्हणजे काही मोजमापाची साधने आपल्याला प्रदान करावी लागतील किंवा आपल्याला विशिष्ट मोजमाप करावे लागेल जेणेकरून वेब क्रिपलिंग योग्यरित्या टाळता येईल आता विक्षेपण निकषाकडे येताना आपल्याला माहित असलेले जास्तीत जास्त विक्षेपण हे कालावधी कालावधीची लांबी कालावधीची लांबी किती आहे नंतर विभागाच्या जडत्वाचा मोमेंट आणि नंतर भार म्हणजे भार आणि भार वितरण आणि लवचिकतेचे मॉड्युलस आणि आधार स्थिती यावर अवलंबून असते तर हे पाच घटक आहेत ज्यावर जास्तीत जास्त विक्षेपण अवलंबून असते तर त्यानुसार आपण मेंबर वर येणारे जास्तीत जास्त विक्षेपण काय आहे आणि त्यावर अवलंबून मर्यादित विक्षेपण काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करू ज्यावर आपल्याला विभागाचा आकार ठरवावा लागेल तर सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त विक्षेपण असे लिहिले जाऊ शकते जसे की हा डेल्टा K गुणिले W L घन भागिले E I आहे जेथे W हा कालावधीवरील एकूण भार आहे आणि L ही प्रभावी कालावधी लांबी आहे E हा लवचिकतेचा मॉड्यूलस आहे I हा विभागाचा जडत्वाचा मोमेंट आहे आणि K हा एक गुणांक आहे जो लोडिंग आणि अंतिम समर्थनाच्या वितरणावर अवलंबून असतो तर K भिन्न एंड सपोर्ट आणि लोडिंग कंडिशनसाठी बदलते तर ही आधार स्थिती आणि लोडिंग निकषानुसार आपण जास्तीत जास्त विक्षेपण शोधू शकतो त्यानुसार आपण कमाल विक्षेपण शोधू शकतो आणि ते मर्यादित विक्षेपण ओलांडत आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल उदाहरणार्थ आपण येथे पाहू शकतो की जर UDL भार वाहून नेणारा सरळ आधार दिलेला बीम असेल तर जास्तीत जास्त विक्षेपण आपण 5 बाय 384WL क्यूब बाय EI म्हणून शोधू शकतो तर K मूल्य गुणांक K K W L घन भागिले E I K मूल्य 5 भागिले 384 असेल तरUDL भार वाहून नेणाऱ्या फक्त समर्थित बीमच्या बाबतीत आपण शोधू शकतो की विक्षेपणासाठी कमाल गुणांक 5 बाय 384 आहे त्याचप्रमाणे आपण खूप लवकर काही बघू म्हणजे इतर काही प्रकरणांसाठी जास्तीत जास्त विचलनाचा गुणांक UDL भार असलेल्या कॅन्टिलीव्हर बीमसाठी समजा K मूल्य 1 बाय 8 असेल फक्त UDL भार वाहून नेणाऱ्या बीमचे समर्थन करते त्याचप्रमाणे अशा ठिकाणी मध्यबिंदूवर केंद्रित भार असलेल्या सोप्या आधार असलेल्या बीमसाठी जास्तीत जास्त विक्षेपण गुणांक 1 भागिले 48 असेल असे समजा की कॅन्टिलीव्हर बीम ज्याचा सांद्र भार जास्तीत जास्त विचलनाच्या शेवटी गुणांक 1 बाय 3 असेल जर आपल्याकडे एल बाय 3 एल बाय 3 अंतरावर 2 आह 2 कॉन्सन्ट्रेट लोडसह बीम लोडिंगअसेल तर जास्तीत जास्त विक्षेपण गुणांक 23 बाय 384 असू शकतो तर एकतर आपल्याला हा गुणांक लक्षात ठेवावा लागेल किंवा आपल्याला या अधिकाराचे मूल्यांकन करावे लागेल उदाहरणार्थ समजा या ठिकाणी जेव्हा निरंतर बीम म्हणजे UDL भार असलेला निश्चित स्थिर बीम असेल तेव्हा जास्तीत जास्त विक्षेपण गुणांक 1 भागिले 384 असेल त्याचप्रमाणे जर आपण L बाय 4 अंतरावर 3 कॉन्सन्ट्रेटेड भार असलेल्या पुढील केस बीमवर गेलो तर जास्तीत जास्त विक्षेपण गुणांक 19 बाय 384 असेल मग जर तो त्रिकोणी भार असेल तर 1920 पर्यंत गुणांक 7 असेल आणि जर तो मध्य कालावधीत कॉन्सन्ट्रेटेड भार असलेला निश्चित स्थिर बीम असेल तर तो 1 बाय 192 असेल त्याचप्रमाणे जर एका सरळ आधार असलेल्या बीमला एका बाजूने a च्या अंतरावर भार असेल तर त्याचा जास्तीत जास्त विक्षेपण गुणांक या स्वरूपात लिहिला जाऊ शकतो a भागिले 9 रूट 3 L गुणिले 1 वजा a स्क्वेअर भागिले L स्क्वेअर संपूर्ण घातांक 3 भागिले 2 जेथे हा बरोबर आहे तर अशा प्रकारच्या लोडिंगसाठी आपण जास्तीत जास्त विक्षेपण गुणांकचे मूल्य a बाय 9 रूट 3 L इनटू 1 मायनस a स्क्वेअर बाय L स्क्वेअर होल टू द पॉवर 3 बाय 2 असे सामान्य करू शकतो आता विक्षेपण मर्यादित करणे त्यामुळे IS कोडवरून विक्षेपण मर्यादित करणे आढळू शकते आपण पाहिलेल्या काही स्लाइड्सवरून मी दाखवू शकतो की वेगवेगळ्या लोडिंग परिस्थिती आणि भिन्न समर्थन अटींसाठी येणारे जास्तीत जास्त विक्षेपण किती आहे तर जास्तीत जास्त विक्षेपण आपण शोधू शकतो आणि आय 800 2007 टेबल 6 च्या टेबल 6 वरून आपण मर्यादित विक्षेपण शोधू शकतो आणि जास्तीत जास्त विक्षेपण हे IS 800 2007 च्या तक्ता 6 मध्ये दिलेल्या मर्यादित विक्षेपणापेक्षा जास्त नसावे येथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या विक्षेपण गुणांक वेगवेगळ्या निकषांसाठी सांगितलेले आढळतील उदाहरणार्थ समजा जर ते डेड लोड लाइव्ह लोड अंतर्गत असेल तर जास्तीत जास्त विक्षेपण निकष काय असेल म्हणजे जास्तीत जास्त विक्षेपण मर्यादा किती असेल तर ते दोघे टेबल 6 मध्ये दिले आहेत ज्यातून आपण शोधू शकतो आणि बाजूकडील टोर्शन बकलिंगसाठी प्रभावी लांबी तक्ता 15 वरून आढळू शकते बाजूकडील टोर्शन बकलिंगसाठी डिझाइन बेंडिंग मोमेंटची गणना करण्यासाठी प्रभावी लांबी आवश्यक असेल तर त्यासाठी बाजूकडील बक्लिंगसाठी प्रभावी लांबी LLt आपण तक्ता 15 मध्ये दिल्याप्रमाणे गणना करू शकतो तर त्यापैकी काही मी येथे दर्शवित आहे ज्यात तक्ता 15 मध्ये दिले आहेत आणि कलम 8 1 मध्ये यावरही चर्चा केली जाते उदाहरणार्थ समजा जर आधार स्थिती अशी असेल की बाजूकडील बेन्डीगच्या विरुद्ध टोकावरील कॉम्प्रेशन प्लेन ने अनियंत्रित असतील तर याचा अर्थ योजनेत फिरण्यासाठी मुक्त असणे तर अशा ठिकाणी प्रभावी लांबी K गुणिले L असेल बरोबर आणि कॉम्प्रेस प्लेन बाजूकडील बेंडिंग च्या विरुद्ध अंशतः प्रतिबंधित आहेत जी 0 85L असेल आणि बाजूकडील बेन्डीगविरूद्ध कॉम्प्रेशन प्लेन पूर्णपणे प्रतिबंधित आहेत प्रभावी लांबी 0 85L असेल तर प्रभावी लांबीची गणना अशा प्रकारे केली जाऊ शकते जी तक्ता 15 मध्ये दिली आहे वेगवेगळ्या आधार अटींसाठी प्रभावी लांबीचे मूल्य एकतर L किंवा 0 5 दिले जाते किंवा 0 तर आजच्या व्याख्यानात आपल्याला चर्चा करायला आवडणारी शेवटची गोष्ट म्हणजे रचना प्रक्रियेबद्दल आहे तर रचना प्रक्रिया तीन भागांमध्ये विभागली जाऊ शकते एक संरचनात्मक दुसरी दुय्यम परिणाम आणि व्यावहारिक मर्यादा तर मुळात मेंबर ची रचना बेंडिंग च्यामोमेंट मुळे शिअर फोर्स मुळे विक्षेपणामुळे आणि स्थिरतेमुळे केली जाईल पहिला म्हणजे बेंडिंग चा मोमेन तर प्रथम आपण पाहू की मेंबर मध्ये येणारा जास्तीत जास्त बेंडिंग मोमेंट किती आहे आणि त्यासाठी विभागाचा आकार किती असेल तो इतका बेंडिंग मोमेंट वाहून नेण्यास सक्षम आहे की नाही मग आपण तपासू की विकसित शिअर फोर्स विभागाद्वारे वाहून नेण्यास सक्षम असेल की नाही जर रचना शिअर फोर्स बाह्य शिअर फोर्स पेक्षा जास्त असेल तर ते ठीक आहे अन्यथा भारातून येणाऱ्याशियार फोर्स चा सामना करण्यासाठी आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल मग आपण मर्यादित विक्षेपण पाहू दिलेल्या भारासाठी आणि विभागासाठी कमाल विक्षेपण मोजले जाऊ शकते आणि कमाल विक्षेपण मर्यादित विक्षेपणापेक्षा जास्त आहे की नाही हे आपण तपासू जर ते मर्यादित विक्षेपण ओलांडत असेल तर आपल्याला विभागाचा आकार वाढवावा लागेल आणि आपल्याला सर्व गोष्टी पुन्हा कराव्या लागतील अन्यथा आपण पुढे जाऊ शकतो दुसरे म्हणजे स्थिरता बाजूकडील टोर्सनल बकलिंगसारखी स्थिरता चित्रात येऊ शकते तर त्या दृष्टिकोनातून देखील आपल्याला रचना सुरक्षित आहे की नाही याचा विचार करावा लागेल तर हे संरचनात्मक पैलू आहेत ज्यांची रचना करण्यासाठी काळजी घ्यावी लागते दुसरे म्हणजे स्थानिक बक्लिंग तर लोकल बकलिंग म्हणजे वेव्ह ची बकलिंग वे क्रिपलिंग होणे किंवा पातळ फ्लेंजमुळे फ्लेंजची बकलिंग फ्लेंज देखील बकलिंग करू शकते तर हे काही दुय्यम परिणाम आहेत ज्यांची देखील काळजी घ्यावी लागेल आणि ते स्थानिक बक्लिंगपासून दुय्यम शक्तींपासून सुरक्षित आहे की नाही हे आपल्याला तपासावे लागेल आणि जोडणी ठीक आहे की नाही हे देखील आपल्याला तपासावे लागेल आणि मग आपण व्यावहारिक मर्यादांकडे जाऊ व्यावहारिक मर्यादा म्हणजे आपल्याला टिकाऊपणा बनावट सहिष्णुता आणि उभारणी धोरण विचारात घ्यावे लागेल म्हणजे उभारणी धोरण म्हणजे आपल्याला हे पाहावे लागेल की जो विभाग येत आहे तो योग्यरित्या उभारणे शक्य आहे किंवा नाही जे आपल्याला पाहावे लागेल आणि आपल्याला उभारणी धोरण तयार करावे लागेल जेणेकरून दिलेल्या विभागांना त्या ठिकाणी योग्यरित्या उभारता येईल तर अशा प्रकारे एखादी व्यक्ती विभागाची रचना करू शकते तर आजच्या व्याख्यानात थोडक्यात जर आपण असे म्हटले की मुख्य गोष्ट जी आपण चर्चा केली आहे ती म्हणजे मेंबर चे फेल्युअर चे निकष आणि फेल्युअर चे प्रकार काय आहेत हे चित्रात येऊ शकते आणि त्या फेल्युअर मुळे काळजी कशी घ्यावी याचा अर्थ पुढील वर्गात चर्चा केली जाईल अशा रचनेची काळजी कशी घ्यावी तर आजच्या व्याख्यानात मुळात आपण फेल्युअर च्या निकषांवर आणि वेगवेगळ्या लोडिंग अटी आणि सीमा अटींसाठी विभागात येणारे जास्तीत जास्त विस्थापन काय आहे कोरल तरतुदींनुसार विचलनाच्या व्यावहारिक मर्यादा काय आहेत आणि पार्श्विक टोर्सनल बकलिंगमुळे मेंबर च्या प्रभावी लांबीची प्रभावी लांबी किती आहे यावर चर्चा केली आहे संहिता आणि रचना प्रक्रियेद्वारे गणना कशी करावी हे देखील पाहिले गेले आहे जेथे आपल्याला संरचनात्मक निकष नंतर दुय्यम परिणाम आणि स्थानिक बक्लिंग आणि नंतर उभारणीची टिकाऊपणा इत्यादींचा विचार करावा लागेल तर या काही गोष्टी आहेत ज्या आपण फ्लेक्सुरल मेंबर ची रचना करण्यासाठी लक्षात ठेवल्या पाहिजेत पुढील व्याख्यानात आपण या सर्व डिझाईन फेल्युअर च्या निकषांचा विचार करून लवचिक मेंबर च्या रचना प्रक्रियेबद्दल चर्चा करू तर आजचे व्याख्यान संपले आहे आभारी आहे